यापूर्वी आपण रीअल टाइम टास्क शेड्यूलर रेट मोनोटोनिक अल्गोरिदम किंवा आरएमए आणि त्यामधील अल्गोरिदम असलेल्या एका महत्त्वपूर्ण श्रेणीबद्दल चर्चा केली डिझाइनर टास्क सेटमध्ये असलेल्या कामांना स्थिर प्राधान्य देतात आणि अल्गोरिदम किंवा प्राधान्य देण्यासाठी तंत्र वापरतात की अधिक महत्वाचे टास्क आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिले जाते ज्यांचा कालावधी कमी असतो त्यांना जास्त प्राधान्य दिले जाते आणि ही उच्च प्राथमिकता कार्ये स्टॅटिक प्रायोरिटी शेड्यूलरच्या मदतीने त्यांची प्राथमिकता राखतात एकदा डिझाइनर एखाद्या कामाला प्राधान्य देईल की ते बदलत नाही आणि नंतर कमी प्राधान्य कार्ये असली तरीही उच्च प्राथमिकता कार्य नेहमीच चालते निम्न प्राधान्य कार्य पूर्व रिक्त असतात किंवा उच्च प्राधान्य कार्य पूर्ण होईपर्यंत ते प्रतीक्षा करत असतात एक कार्य सेट दिल्यास एक महत्त्वपूर्ण विचार म्हणजे शेड्यूलरद्वारे कार्य शक्यतेने चालवता येतात की नाही हे तपासणे आणि आम्ही काही उपयोगितांच्या मर्यादा वापरून हे देखील तपासले होते प्रथम एक मूलभूत गोष्ट आहे जेथे युनिप्रोसेसरवर चालविण्यासाठी कार्य संचाच्या वापराची मर्यादा 1 पेक्षा अधिक असू शकत नाही किंवा पण ही फक्त आवश्यक अट होती पुरेसी अट नव्हती नंतर आपण लिऊ लेलँड्सच्या अभिव्यक्तिद्वारे दिल्या गेलेली पुरेशी अट बघितली जी ने दिल्या जाते जिथे n म्हणजे शेड्युल करण्यायोग्य कामांची संख्या जी वापराची मर्यादा देते जो पर्यंत n कार्याच्या वापराची मर्यादा असते तोपर्यंत ती कार्ये रेट मोनोटोनिक अल्गोरिथमद्वारे रन केल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ आमच्याकडे 2 कार्ये आहेत आणि अंमलबजावणीची वेळ ei आणि pi आणि आम्ही असे गृहीत धरतो की pi e¿ अंतिम मुदत आणि कालावधी समान आहे अशी 2 कार्ये आहेत जिथे कार्य 1 अंमलबजावणीची वेळ 2 आहे कालावधी 4 आहे आणि कार्य 2 अंमलबजावणीची वेळ 1 आहे कालावधी 8 आहे हे रेट मोनोटोनिक अल्गोरिदम अंतर्गत युनिप्रोसेसरवर चालवू शकते हे तपासण्यासाठी लियू लेलँड निकष वापरला जाईल लियू लेलँड मापदंडासाठी प्रथम आपण 2 कार्ये केल्यामुळे त्यांचा उपयोग मोजणे आवश्यक आहे पहिल्या टास्कमध्ये प्रत्येक 4 युनिट्ससाठी अंमलबजावणीच्या वेळेची 2 युनिट्स आवश्यक आहे उपयोग 24 आहे दुसर्या कार्यासाठी दर 8 युनिट्ससाठी अंमलबजावणीच्या वेळेचे 1 एकक आवश्यक आहे उपयोग १८ आहे आणि नंतर आपल्याला 0 625 मिळेल आणि मग आम्ही लिऊ लेलँचा उपयोग करू कारण येथे 2 कार्ये आहेत n21n−1 2212−1 0 82 आणि 0 82 म्हणून रेट मोनोटोनिक अल्गोरिथमद्वारे ही कार्य सहज रन होऊ शकतात कार्यांचा सेट कसा रन होतो हे ठरवण्यासाठी आपण असे समजू या की ही दोन्ही कार्ये ० वेळेवर पोचली आहेत म्हणजेच त्यांचे फेजिंग ० आहे ते सर्व ० वेळेवर तयार होतात परंतु नंतर कार्य T 1 ला कार्य T2 पेक्षा जास्त प्राधान्य आहे कारण त्याचा कालावधी कमी आहे आणि म्हणूनच T 1 प्रथम शेड्यूलिंगसाठी घेतले पाहिजे T1 ची पहिली इन्स्टन्स चालते आणि ती पूर्ण होण्यासाठी 2 युनिट्स लागतात आणि तोपर्यंत T 2 ची पहिली इन्स्टन्स प्रतीक्षा करत राहते आणि या क्षणी T2 ची इन्स्टन्स चालू राहते आणि T 2 ला फक्त 1 युनिटची आवश्यकता असते हे कार्य 3 ला पूर्ण होते आणि 4 ला T 1 ची दुसरी इन्स्टन्स येते आणि ती 6 पर्यंत चालू राहते आणि मग T2 ची पुढील इन्स्टन्स 8 वाजता येईल आणि ती पुढे जाईल त्यांच्या आगमनानुसार कार्यांचे प्लॉट बनवताना आणि त्यांच्या प्राधान्याच्या आधारावर मग कार्य पाहिले जाऊ शकते की कोणते कार्य चालेल आम्ही लियू लेलँड अभिव्यक्तीद्वारेहे पाहू शकतो की दोन्ही कार्ये त्यांच्या संबंधित मुदती पूर्ण करतात उदाहरणार्थ येथे 24 2 म्हणजेच प्रथम कार्य दर 4 युनिट्समध्ये 2 अंमलबजावणी घेते पण आता कार्य 2 दर 8 युनिट्स मध्ये अंमलबजावणीच्या वेळेची 4 युनिट्स घेत आहेत पहिल्या आणि दुसऱ्या कार्यामुळे उपयोग 0 5 आहे त्यांची बेरीज 1 पर्यंत होते परंतु लियू लेलँड ची मर्यादा 0 82 आहे म्हणून हि कार्य लियू लेलँडच्या एक्स्प्रेशन नुसार शेड्युल करण्यायोग्य नाही हे तपासण्यासाठी प्रथम T 1 चालेल कारण त्यास 2 युनिट्ससाठी जास्त प्राधान्य दिले जाईल आणि नंतर जेव्हा T2 सुरू होईल तेव्हा त्यास 4 युनिट्स लागतील परंतु नंतर ते 2 युनिट्स चालवल्यानंतर T 1 ची दुसरी इन्स्टन्स येईल आणि ती T2 ची पूर्तता करेल आणि 4 ते 6 पर्यंत चालू होईल आणि T1 ची इन्स्टन्स 6 ला पूर्ण होण्यापुर्वी प्री रिक्त T 2 चालू होईल परंतु 8 ला ती पूर्ण झाली आहे आणि T1 ची नवीन इन्स्टन्स येईल नंतर दोन्ही T1 आणि T2 ने त्यांची अंतिम मुदत पूर्ण केली आहे जरी आम्ही दीर्घ कालावधी साठी हे शेड्युल काढले तर असे लक्षात आले आहे की T1 आणि T 2 दोघेही त्यांची अंतिम मुदत पूर्ण करतात परंतु नंतर लिऊ लेलँड निकषाने निर्धारित केले की कार्ये सुयोग्य रित्या शेड्यूल करण्यायोग्य नाहीत येथे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की लिऊ लेलँड निकष हा प्रत्यक्षात एक निराशावादी निकष आहे ज्या अर्थाने एखादी कार्ये निश्चित केली तर ती निकष निश्चितपणे अनुसूचीत केली जाईल परंतु काही इन्स्टन्स मध्ये जरी कार्ये पूर्ण केली नसली तरीही लियू लेलँड अजूनही निश्चितपणे हे शेड्यूल होत आहे लियू आणि लेहोक्स्की आणि १९८६ आणि १९८७ मध्ये चौकशी केलेल्या प्रवर्गाचे निकाल आम्ही पुढे सिद्ध करु लियू लेलँड निकष ठरविलेल्या एखाद्या कामात अद्याप त्याची मुदत पूर्ण होऊ शकते का हे तपासण्यासाठी त्यांनी नवीन निकष लावले जरी कार्य लियू लेलँड निकष पूर्ण करीत नसली तरी काही कार्ये सहजपणे शेड्युल केल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ आमच्याकडे 3 कार्ये T1 T2 आणि T3 आहेत प्रथम टास्क प्रत्येक 4 युनिट्ससाठी अंमलबजावणीचे 1 युनिट घेते दुसर्या टास्कमध्ये प्रत्येक 6 युनिटसाठी 2 युनिट्सची अंमलबजावणी आवश्यक असते तिसर्या टास्कला प्रत्येक 20 युनिट्स वेळेत 3 युनिट्सची आवश्यकता असते आणि आरएमए अंतर्गत हे कार्य नियोजितपणे शेड्युल केले जाऊ शकते प्रथम हे करण्यासाठी आम्हाला 3 कार्य संचामुळे वापर 1 पेक्षा कमी आहे की नाही याची मूलभूत निकष तपासणे आवश्यक आहे तर आम्ही 3 कार्यांसाठी लियू लेलँड मापदंड तपासू शकतो त्यानंतर आम्हाला लिऊ लेलँडने प्रस्तावित केलेल्या उपयोगाच्या मर्यादेची गणना करणे आवश्यक आहे जी आहे मग आम्ही उपयोग योग्य किंवा त्या सीमेत आहे की नाही हे तपासतो आम्ही जर 3 कार्यांमुळे उपयोगाची गणना केली तर आम्हाला आढळले की ते असे आहे किंवा असे आहे जे उपयोगाचा मूलभूत निकष पूर्ण करते परंतु आपण कोणत्याही 3 स्थानापन्न केलेल्या लिऊ लेलँड निकषाकडे पाहूया जे आहे म्हणजेच आहे म्हणून लिऊ लेलँड निकष असे म्हटले जाऊ शकते की हे टास्क सेट व्यवहार्यतेने रेट मोनोटॉनिक शेड्यूलरद्वारे शेड्युल केले जाऊ शकतात पुढील कारणांमुळे ईडीएफ आणि आरएमए प्रत्यक्षात भिन्न प्रकारचे शेड्युलर आहेत ईडीएफमध्ये शेड्युलर कधीही तयार असलेल्या कामाची तपासणी करते सर्वात कमी मुदत कोणती आहे ते शोधून काढते आणि नंतर ते अंमलात आणण्यासाठी पाठवते दतर आरएमएमध्ये आम्ही त्यांच्या कामाच्या दरानुसार किंवा कार्य कालावधी दरम्यान कार्यांना स्थिर प्राथमिकता नियुक्त करतो परंतु जर आपण कोणत्याही अनियंत्रित टास्क सेटसाठी टास्क एक्जीक्यूशन रचत असाल तर यात 2 टास्क 3 टास्क किंवा 4 टास्क असू शकतात आणि नंतर ईडीएफ आणि आरएमएने तयार केलेले शेड्युल तपासले तर ते जुळेल त्यांच्याशी जुळल्यावर असे आढळले की ते प्रत्यक्षात एकसारखे आहेत परंतु खाली तयार केलेले उदाहरण आहे जेथे भिन्न शेड्युल तयार केले जातात ईडीएफसाठी आम्हाला वापर 100 आवश्यक आहे जोपर्यंत व्यवहार्य शेड्युल तयार करण्यात सक्षम होणार नाही हे आरएमएसाठी एक व्यवहार्य शेड्युल तयार करेल जर आपण काही अनियंत्रित टास्क सेट घेतला जे ईडीएफमध्ये शेड्यूल करण्यायोग्य असेल परंतु आरएमएमध्ये शेड्यूल करण्यायोग्य नसेल तर शेड्युल वेगळे असेल आम्ही आरएमएअंतर्गत शेड्यूल करण्यायोग्य कार्याचा एक संच विचारात घेतो परंतु तो ईडीएफमध्ये शेड्यूल करण्यायोग्य नसतो आणि नंतर आम्हाला भिन्न शेड्युल तयार करणारे 2 शेड्यूलर आढळू शकतात साधे उदाहरण एक कार्य सेट असू शकते ज्यात कार्य पूर्ण होण्यापूर्वी पूर्व रिक्त केले जाते उदाहरणार्थ आमच्याकडे 2 कार्ये आहेत T 1 आणि T 2 ज्यामध्ये कार्य अंमलबजावणीचा वेळ आणि कालावधी 3 आणि 8 आहे आणि दुसरे कार्य अंमलबजावणी वेळ आणि कालावधी 6 आणि 12 म्हणून रेट मोनोटोनिक अल्गोरिदम तयार केले जाईल शेड्युल सुरुवातीला T 1 आहे जे चालू होईल कारण त्यास T2 पेक्षा जास्त प्राधान्य आहे कारण ते 3 वर पूर्ण होते T 2 8 पर्यंत चालेल आणि नंतर T 1 कारण T 1 पुढची इन्स्टन्स येईल दुसरीकडे ईडीएफमध्ये T1 3 पर्यंत चालेल T2 9 पर्यंत चालेल आणि नंतर T1 चालेल कारण या क्षणी जेव्हा T1 8 वर कार्यरत असेल आणि T1 टास्क 8 वर पोहोचेल परंतु तोपर्यंत अंतिम मुदत T2 आधीपासूनच आहे आणि T2 अंतिम मुदत 12 आहे तर T 1 ची अंतिम मुदत 16 आहे कारण ती 8 वाजता आली आहे आणि म्हणून T2 9 पर्यंत चालेल आणि नंतर केवळ T 1 चालू शकेल आम्ही आधीच उदाहरणाद्वारे पाहिले आहे की लियू आणि लेलँडची स्थिती ही एक निराशावादी परिस्थिती आहे कारण कामांची संख्या वाढते ती ६९ वर स्थिर होते आणि जर एखादी कार्ये सेट केले तर ते निश्चित केली जाईल परंतु नंतर जरी ती लियू लेलँड अट अपयशी ठरली तरीही तरीही ती शेड्यूल करण्यायोग्य असू शकेल म्हणूनच आम्ही आणखी एक परिणाम पाहतो ज्याला लिऊ आणि लेहोक्स्की यांनी दिलेला पूर्ण वेळ प्रमेय म्हणतात जिथे हे निश्चित केले गेले आहे की लियू लेलँड स्थितीत शेड्युल नसल्यासदेखील कार्ये प्रत्यक्षात अंतिम मुदती पूर्ण करेल की नाही हे तपासले जाऊ शकते उदाहरणार्थ येथे 3 कार्याची अंमलबजावणीची वेळ आणि डेडलाइन भिन्न आहेत आणि लियू लेलँड परिणाम तपासणे आवश्यक आहे आम्हाला आढळले आहे की वापर तेथे 0 753 आहे आणि त्याची मर्यादा 0 779 आहे आणि म्हणूनच कार्ये शेड्यूल करण्यायोग्य आहेत खाली एक समस्या आणि त्याचे उत्तर आहे या व्याख्यानात आम्ही प्रथम मूलभूत अल्गोरिदम पाहिले होते आणि रेट मोनोटोनिक अल्गोरिदम मध्ये प्रोग्रामरला कमी कालावधीसह कार्य करण्यासाठी जास्त प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे आणि एकदा ते केले की शेड्युलर तयार कार्य चालवतील परंतु नंतर आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे ते समाधानकारकपणे सुरु राहतील त्यासाठी आम्ही काही चर्चा करीत होतो प्रथम म्हणजे उपयोग मर्यादित 1 वापराची बेरीज 1 पेक्षा कमी असावी दुसरी बाउंड लिऊ लेलँड बाउंड द्वारे दिलेली आहे दिलेल्या कार्यासाठी मर्यादा विशिष्टपणे e1 पेक्षा कमी आहे परंतु संचामध्ये जर एकच कार्य असेल तर u1 u2 जे 70 वर स्थिरावते जर सेट केलेल्या कार्यासाठी वापर 70 पेक्षा कमी असेल तर ते निश्चितच शेड्युल करण्या योग्य असेल पण आम्ही नुकतीच काही उदाहरणांवर चर्चा केली आणि असे आढळले की लियू लेलँड खरंच एक निराशावादी परिणाम आहे जरी एखादी कार्ये निश्चित केलेली अंतिम मुदत पूर्ण करतात परंतु ती लियू लेलँड अटचे उल्लंघन करू शकते परंतु आम्हाला आणखी तपासण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे शेड्यूलिटी चेक 3 म्हणजे १९८९ मध्ये लिऊ आणि लेहोक्स्की यांनी दिलेला प्रमेय जर एखादा टास्क सेट लियू लेलँडला अपयशी ठरला परंतु तो तरीही शेड्यूल करण्यायोग्य आहे आपण चाचणी 3 पाहू या जरी एखादा टास्क सेट लियू लेलँड अट पूर्ण करीत नाही तरी ही शक्यता खरोखर तो शेड्युलनुसार असू शकते आणि 1989 मध्ये दिलेल्या लियू लेहोक्स्की स्थितीची तपासणी करण्याची गरज आहे त्यांनी दिलेला मुख्य निष्कर्ष आपण सेट केलेल्या प्रत्येक कामांकडे पाहतो आणि आपण कार्यांमध्येअसे गृहित धरले म्हणजे सर्व कामे 0 वेळेत सुरू होतात जरी त्यांच्याकडे भिन्न फेसिंगचे प्रकार असतील तरीही आम्ही ते फेजिंग काढून टाकतो आणि त्यास 0 फेजिंग मानतो त्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही सर्व कार्ये त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण करेल की नाही हे तपासून काढतो आणि ते जर त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण करतात तर निश्चित केलेली कार्ये शेड्यूल करण्यायोग्य असतात हे सांगितले आहे त्याचा परिणाम असा आहे की आम्ही दिलेल्या सर्व कार्यांचा विचार करू जे सर्व कार्ये वेळेवर बनतील आम्ही त्यांची पहिली मुदत पूर्ण केली की नाही ते तपासण्याची गरज आहे जर प्रत्येक कार्याची पहिली अंतिम मुदत पूर्ण झाली तर आम्ही सुरक्षितपणे असे म्हणू शकतो की सेट केलेली कार्ये शेड्युलेबल आहेत परंतु नंतर 0 फेजिंगचे महत्व आणि केवळ पहिल्या अंतिम मुदतीपर्यंत तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे यावर प्रश्न उद्भवतो प्रश्नाचे उत्तर असे आहे की सर्व कार्ये टप्प्यात येतात तेव्हा शेड्युलची सर्वात वाईट परिस्थिती उद्भवते आणि सर्व कार्ये टप्प्यात आली तर इतर सर्व प्राथमिकता कार्य होईपर्यंत सर्वात कमी प्राधान्य देण्यास विलंब होतो पूर्ण म्हणूनच 0 फेजिंग मध्ये काही कार्ये त्यांची अंतिम मुदत चुकवण्याची शक्यता आहे परंतु 0 फेजिंग मध्ये जर कार्ये संच संबंधित मुदती पूर्ण करण्यास सक्षम असतील तर अगदी सर्वात कमी प्राधान्यपूर्ण कार्ये त्यांची मुदत पूर्ण करू शकतील आणि ठरवलेले कार्य शेड्युल होईल आता आम्हाला माहित आहे की लियू लेहोक्स्कीने दिलेला निकाल म्हणजे कार्यांसाठी 0 फेसिंगचा विचार करून आणि सर्व कार्ये त्यांची पहिली अंतिम मुदत पूर्ण करतात का ते तपासून आणि नंतर आम्ही त्यांच्या सर्व मुदती पूर्ण करू असे सुरक्षितपणे सांगू शकतो सोप्या किंवा नवशिक्या दृष्टिकोनाची तपासणी करण्याचा प्रश्न येथे उद्भवतो जी कार्ये वेळेवर आल्यावर प्रत्यक्षात कार्य शेड्युल आखून ठेवतात आम्ही कार्यांसाठी 0 फेजिंग विचारात घेतो आणि प्रत्येकाची पहिली मुदत होईपर्यंत शेड्युल करतो आणि निरीक्षण करतो की कार्य शेड्यूल करण्यायोग्य आहे आणि नंतर आम्ही ठरवतो की कार्ये शेड्यूल करण्यायोग्य आहेत परंतु आपल्याकडे वेगवेगळ्या कालावधीसह मोठ्या संख्येने कार्ये असतील तर शेड्युल रेखाटणे अवघड असेल चुका होण्याची शक्यता आहे आणि कदाचित यामध्ये सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन असू शकत नाही पुढे आम्ही गणिताची अभिव्यक्ती जिथे असते तिथे आपण मूल्ये बदलतो आणि मग ते शेड्युल नुसार होते की नाही याचा आम्हाला परिणाम मिळतो आम्ही आधीच चर्चा केली आहे की लियू लेहोक्स्कीमुळे या पूर्ण होण्याच्या प्रमेयातील मूलभूत धारणा ही आहे की जेव्हा जेव्हा एखादे कार्य त्याच्याकडे येते तेव्हा सर्वात वाईट परिस्थिती उद्भवते आम्ही तपासू शकतो की T1 आणि T2 2 कार्ये आहेत आणि T1 चा कालावधी 30 आहे T2 चा कालावधी 120 आहे आणि आपण असे समजू या की ते 0 फेजिंगवर आले आहेत मग कार्यवाही पूर्ण करण्यासाठी T2 साठी आम्ही येथे शेड्युल काढले आहे आणि T2 पाहिले आहे पूर्ण करण्यासाठी 90 युनिट वेळेची आवश्यकता आहे कारण जेव्हा जेव्हा T1 0 दरम्यान 30 दरम्यान 60 दरम्यान तयार होते तेव्हा ते 10 युनिट्ससाठी रन होईल उर्वरित वेळ T2 चालू शकेल आणि आपण ते 90 वर पूर्ण होईल हे पाहू शकतो परंतु आता असे समजू या की फेजिंग आहे T1 फक्त 20 नंतर येते आणि T2 0 वर येते पुन्हा आम्हाला आढळले की T1 चे फेजिंग 20 आहे T1 20 वर येते आणि T2 विस्थापित होते T2 0 ते 20 पर्यंत विस्थापित होते आणि म्हणूनच आम्हाला आढळते की T2 80 ने पूर्ण होते हे उदाहरण असे दर्शविते की जेव्हा एखाद्या टप्प्यावर जेव्हा कार्य पूर्ण होते तेव्हा सर्वात वाईट परिस्थिती पूर्ण होण्याचे प्रमाण जास्त प्राधान्य कार्यास दिले जाते आणि यामुळे कदाचित लियू आणि लेहोकस्कीटो यांनी प्रमेय दिले की जेव्हा आपण त्याची पहिली अंतिम मुदत पूर्ण करतो तेव्हा प्रत्येक कार्य तपासण्याची गरज आहे जेव्हा सर्व कामे फेज मधे येतात खाली लियू आणि लेहोक्स्की निकषाची गणिती तपासणी करण्यासाठी गणितीय अभिव्यक्ती आहे जे या सूत्राने दिले जाते ही अभिव्यक्ती अशी आहे की ei ही कार्य पूर्ण करण्याची वेळ आहे परंतु जेव्हा जेव्हा उच्च प्राधान्य दिलेली कामे तयार असतात ला थांबवून ते रन करावे लागतील उच्च प्राधान्य कार्ये 1 ते i − 1 पर्यंतची कार्य आहेत आणि म्हणून ei कालावधी होण्यापूर्वी ते किती वेळा आढळतात ही आपली चिंता आहे याने ते कार्य किती वेळा आढळतील हे दिल्या जाते आणि e1 कालावधी आधी किती वेळा उच्च प्राधान्य कार्य येते हे ने दिले जाते उदाहरणार्थ pj 5 आहे आणि pi 3 आहे pj आधी pi 2 वेळा उद्भवू शकते एक 0 वर आणि दुसरा 3 येथे आहे pj 5 वर असेल आणि प्रत्येक वेळी ते ej वेळ घेतील म्हणून करीता ते pi च्या बरोबरीपेक्षा कमी आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे आणि त्याद्वारे आपल्याला कार्याची शेड्यूलिबिटी मिळेल आता प्रत्येक कार्यासाठी ते या अभिव्यक्तीला पूर्ण करतात की नाही याची तपासणी केली जाते आपण येथे थांबू आणि पुढच्या व्याख्यानात आपण लिऊ आणि लेहोक्स्की वेळ पूर्ण होण्याच्या प्रमेयबद्दल काही उदाहरणे घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ